फ्लक्स डेंसिटी मेजरमेंट विथ बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर कंटिन्यू आपण याआधी कोर ची फ्लक्स डेंसिटी बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर वापरून कशी मोजतात ते पाहिले आणि मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि हे डेरिवेशन आपण अंदाजे करत आहोत ते अचूक नाही तर आपण असे का केले तर याचे कारण असे आहे की हे सेकंडरी किंवा सर्च कॉइल मधले करंट आपण इंड्युस इ एम एफ ला या सर्च कॉइल च्या रेजिस्टन्स ने डिव्हाइड करून एस्टिमेट केले आहे पण सर्च कॉइल च्या इंडक्टॅन्स बद्दल काय तिथे इंडक्टॅन्स नसतो का तर तिथे नक्कीच इंडक्टॅन्स आहे आणि शेवटी ही तर मॅग्नेटिक कोर असलेली कॉईल आहे आणि त्यामुळे तिथे नक्कीच इंडक्टॅन्स सुद्धा आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो का आपण ते नक्कीच दुर्लक्षित करू शकतो जर तो इंडक्टॅन्स कमी असेल तर पण त्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये इंड्युस इ एम एफ देखील कमी असेल कारण जर टर्न ची संख्या कमी असेल किंवा कोर ची परमियाबिलिटी कमी असेल तेव्हाच इंडक्टॅन्स कमी असेल पण या दोन्ही केसेस मध्ये इंड्युस इ एम एफ सुद्धा कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला हा इंड्युस इ एम एफ सुद्धा दुर्लक्षित करावा लागेल पण मग आपण हे असे काहीच मेजरमेंट करू शकत नाही तसेच दुसरे असे की हे करंट किंवा इ एम एफ डीसी आहे का त्यामुळे आपण हा इंडक्टर दुर्लक्षित करू शकतो का तेव्हा हा इ एम एफ नक्कीच डीसी नाही कारण रेट ऑफ चेंज ऑफ करंट किंवा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स हे कॉन्स्टंट राहत नाही आणि त्यामुळे हे डेरिवेशन अंदाजे केलेले आहे जर हे रेट ऑफ चेंज ऑफ करंट कॉन्स्टंट असेल म्हणजेच जर हे करंट असे सुरुवातीला कॉन्स्टंट आणि नंतर कॉन्स्टंट स्लोप ने कमी होत जात झिरो होत असेल अशाप्रकारे बदलत असेल तेव्हा फ्लक्स देखील या कॉन्स्टंट स्लोप ने कमी होतो आणि त्यामुळे इ एम एफ कॉन्स्टंट असतो आणि तेव्हा आपण असे अंदाजे एनालिसिस करू शकतो So let us do a more precise calculation which is also simple त्यामुळे आता आपण अधिक अचूक आणि सोपे असे कॅल्क्युलेशन करूयात

मी सुरुवातीला अंदाजे कॅल्क्युलेशन केले कारण ते लक्षात राहण्यासाठी सोपे असते पण इथे आपल्याला अचूक कॅल्क्युलेशन वरूनही तेच उत्तर मिळते आणि हो जेव्हा फायनल प्रायमरी करंट झिरो असते त्या केस साठी सुद्धा मी इथे लिहितो इथे जर मी हे सर्किट वापरले असते तर हे फायनल प्रायमरी करंट रिव्हर्स असेल आणि हे दुप्पट आहे आणि त्यामुळे फ्लक्स डेन्सिटी मध्ये झालेला एकूण बदल हा दुप्पट असतो म्हणजेच आपल्याकडे इथे हे दुप्पट आहे फ्लक्स डेन्सिटी आपण बॅलेस्टिक गॅलव्हॅनोमीटर मोजू शकतो आता आपण या पाठाच्या दुसऱ्या टॉपिक कडे म्हणजेच हॉल इफेक्ट सेंसर कडे जाऊ यात हेसुद्धा साधे आणि सोपे आहे सुरुवातीला आपण हॉल इफेक्ट काय आहे ते समजून घेऊयात समजा माझ्याकडे कुठल्याही मटेरियलचा म्हणजेच हॉल मटेरियलचा ब्लॉक आहे आणि मी हा ब्लॉक मॅग्नेटिक फिल्ड मध्ये ठेवलेला आहे आणि या मॅग्नेटिक फिल्ड मॅग्नेटिक फिल्ड ची ही डायरेक्शन आहे म्हणजेच या मॅग्नेटिक फिल्ड लाईन अशा या ब्लॉक मधून खालून वर जात आहेत जरी मी इथे या मॅग्नेटिक फ्लक्स च्या लाईन या ब्लॉक मधून काढलेल्या नसल्या तरी त्या अखंड आहेत त्या अपवर्ड किंवा डाऊनवर्ड असू शकतात आणि आता मी काय करतो तर इथे मी हे असे जोडतो आणि या ब्लॉक च्या एका साईड कडून दुसऱ्या साईड कडे करंट पास करतो या बाजूला मी एक धातूची पट्टी जोडतो तसेच या दुसऱ्या बाजूला ही धातूची पट्टी जोडतो आणि या एका पट्टी मधून दुसऱ्या पट्टी कडे करंट I पास करतो तेव्हा करंट या बाजूने एंटर होत आहे आणि या बाजूकडून बाहेर पडत आहे आता जेव्हा हे करंट या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फ्लो होते समजा इथे हे क्लोज सर्किट आहे आणि हे करंट इथे फ्लो होत असेल आणि तुम्ही हे करंट मोजण्यासाठी जर इथे एमीटर कनेक्ट केला तर ही अशाप्रकारे अरेंजमेंट दिसते आता या ब्लॉक मधून करंट डावीकडून उजवीकडे फ्लो होते म्हणजेच चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स हे उजवीकडून डावीकडे फ्लो होतात आणि जर हे इलेक्ट्रॉन्स मॅग्नेटिक फिल्ड मधून फ्लो होत असतील तर त्या इलेक्ट्रॉन्स वर काही फोर्स एक्ट होतो तर हा कोणत्या प्रकारचा फोर्स आहे आणि हा फोर्स या मॅग्नेटिक फिल्ड च्या डायरेक्शन ला तसेच या चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स च्या वेलोसिटी च्या डायरेक्शन ला परपेंडीकुलर असतो म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होत आहेत पण या इलेक्ट्रॉन्स वर मॅग्नेटिक फिल्ड मुळे फोर्स निर्माण होत आहे आणि या फोर्सची डायरेक्शन मॅग्नेटिक फिल्ड च्या डायरेक्शन ला तसेच या चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स च्या वेलोसिटी च्या डायरेक्शन ला परपेंडीकुलर आहे हे आपण लेफ्ट हँड रुल वापरून शोधू शकतो उदाहरणार्थ जर आपण ही अशी मॅग्नेटिक फिल्ड H डायरेक्शन अपवर्ड धरली आणि जर हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत जे डावीकडून उजवीकडे फ्लो होत आहेत कारण करंट डावीकडून उजवीकडे फ्लो होत आहे तेव्हा या पॉझिटिव्ह चार्जेस वर फोर्स काय असेल आपण ते शोधूयात तिथे करंट ची डायरेक्शन डावीकडून उजवीकडे आहे आणि मॅग्नेटिक फिल्ड H डायरेक्शन अपवर्ड आहे इथे मी लेफ्ट हँड रुल वापरतो करंट ची डायरेक्शन डावीकडून उजवीकडे आहे आणि मॅग्नेटिक फिल्ड H डायरेक्शन अपवर्ड आहे आणि आणि माझा अंगठा माझ्याकडे पॉईंटऍड आहे म्हणजेच ते अपवर्ड डायरेक्शन ला पॉईंट करते आणि म्हणून हीच पॉझिटिव चार्जेस वरच्या फोर्स ची डायरेक्शन आहे आता जर तुम्ही इलेक्ट्रॉन्स चा विचार करत असाल तर ते निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि त्यामुळे फोर्स सुद्धा विरुद्ध दिशेला असेल पण इलेक्ट्रॉनिक्सची वेलोसिटी देखील विरुद्ध दिशेला असणार आहे म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी एकमेकांना कॅन्सल करतात आणि त्यामुळे फोर्स ची डायरेक्शन तीच राहते आणि म्हणून ही फोर्स ची डायरेक्शन आहे तेव्हा आता काय घडते तर इथे इलेक्ट्रॉन हे असे फ्लो होत आहेत आणि या फोर्स मुळे ते या बाजूला येतात म्हणजे या फोर्स मुळे इलेक्ट्रॉन या डायरेक्शन ला जातात आणि इलेक्ट्रॉन या डायरेक्शन ला फ्लो व्हायला सुरुवात होते आणि यामुळे या बाजूला थोडे इलेक्ट्रॉन जमायला सुरुवात होते आणि म्हणून या फोर्स मुळे काही इलेक्ट्रॉन या बाजूला जमा व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा हे जमलेले इलेक्ट्रॉन्स या फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉन्स ला विरोध करायला लागतात आणि तेव्हा पुन्हा समतोल पुनर्स्थापित व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे हा मॅग्नेटिक फोर्स या डायरेक्शन ला आणि हे जन्मलेले इलेक्ट्रॉन याविरुद्ध दिशेने फोर्स लावतात आणि अशाप्रकारे समतोल साधला जातो पण या प्रोसेसमध्ये हे काय घडते इथे या बाजूला हे थोडे चार्जेस असतात आणि या दुसऱ्या बाजूला थोड्या प्रमाणात चार्जेस असतात तर इथे आपण काय करत आहोत आणि जर आता आपण या दोन बाजून मधील पोटेन्शिअल डिफरन्स मोजला तर आपण पाहू शकतो की तिथे पोटेन्शिअल डिफरन्स आहे आणि हा पोटेन्शिअल डिफरन्स या मॅग्नेटिक फोर्स मुळे जमा झालेल्या इलेक्ट्रॉन्स मुळे आहे तेव्हा आता आपण काय करू शकतो आपण इथे या बाजूला एक धातूची पट्टी लावूयात तसेच या दुसऱ्या बाजूला ही दुसरी एक धातूची पट्टी लावूयात इथे आपण या दोन प्लेट मधील पोटेन्शिअल डिफरन्स मोजणार आहोत त्यासाठी एक वोल्टमीटर लावूयात आणि इथे तुम्ही हे होलटेज पाहू शकतात आणि या प्रक्रियेला हॉल इफेक्ट असे म्हणतात तेव्हा ही काय प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे मॅग्नेटिक फिल्ड आहे या मॅग्नेटिक फिल्ड मध्ये करंट फ्लो होत आहे आणि जर मॅग्नेटिक फिल्ड मध्ये करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फिल्ड ह्या फ्लो होणाऱ्या चार्जेस वर काही फोर्स लावते आणि त्यामुळे ते चार्जेस एका बाजूला जातात आणि त्यामुळे या दोन प्लेट मध्ये पोटेन्शिअल डिफरन्स निर्माण होते या दोन प्लेट चा ह्या ऑरेंज प्लेट ला स्पर्श करायला नको नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा इथे आपल्याकडे या दोन प्लेट मध्ये पोटेन्शिअल डिफरन्स आहे आणि यालाच हॉल इफेक्ट असे म्हणतात आणि हे व्होल्टेज कशावर अवलंबून असते हे व्होल्टेज नक्कीच इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटी वर म्हणजेच किती करंट आहे त्यावर अवलंबून असते व्हेलॉसिटी जास्त असेल तर नक्कीच करंट ही जास्त असेल आणि हे मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी H च्या प्रपोर्शन मध्ये असते आणि विशेषतः ते या दोघांचाही म्हणजेच करंट आणि हे मोजलेल्या होल्टेज च्या डायरेक्शन ला परपेंडिकुलर असते म्हणून मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी H ही आपण Y अॅक्सिस ला आहे असे म्हणू आणि त्यामुळे हे होल्टेज या दोन फॅक्टर वर अवलंबून असते आता आपण हे होल्टेज V t I H असे लिहू शकतो ही मॅग्नेटिक फिल्ड Y अॅक्सिस ला आहे आणि आता हे करंट I आपण च पास केले आहे ते आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी H ही क्वांटिटी या V आणि I च्या व्हॅल्यू वरून एस्टिमेट करता येईल त्या प्रक्रियेला हॉल इफेक्ट असे म्हणतात आणि यावरून आपण मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी H मोजू शकतो तसेच हे मेजरमेंट डायरेक्शन सेन्सिटिव्ह आहे म्हणजे जर मी हा ब्लॉक असा वेगळ्या प्रकारे ठेवला तर निर्माण झालेले वोल्टेज हे पूर्णपणे या डायरेक्शन वर अवलंबून असेल आणि म्हणून याला हॉल इफेक्ट सेन्सर असे म्हणतात